सर्वाना नमस्कार सर्विस मार्केटिंग विथ द प्रॅक्टिकल अँप्रोच च्या सत्रात आपले स्वागत आज आपण पाठ क्रमांक ३० पाअप हणार आहोत जो सेवेचे किंमत निर्धारण हा आहे ज्यामध्ये दोन भागांचा समावेश आहे पहिला भाग हा नवीन सेवेची किंमत निर्धारण हा आहे तर दुसरा भाग हा मूल्य निश्चिती या बाबाबतचा आहे सेवांचे किंमत निर्धारण अश्याप्रकारे आत्तापर्यंत आपण सेवा प्रदान करण्याच्या प्रक्रिये मधील सहा पी निश्चित करणे शिकलो आहोत ते सहा पी म्हणजे सेवा उत्पादन सेवा प्रक्रिया सेवा कर्मचारी सेवा वितरणाचे ठिकाण किंवा माध्यम सेवेचे भौतिक पुरावे आणि त्या सेवा उपभोगणाऱ्या ग्राहकांनाकरीता सेवेबद्दल जाहिराती किंवा संवाद साधने हे आहेत या मधील पुढचा सातवा पी हा ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेच्या किंमती बाबत आहे या धड्यात आपण सेवांच्या किंमतींबद्दल चर्चा करू सेवा व्यवसायातील महसूल कमविणारा हा सातवा पी आहे एकदा आपण सेवा उत्पादन आणि त्याची वितरण पद्धती विकसित केली की त्यापासून महसूल मिळवण्यासाठी सेवेची किंमत कशी ठरवायची हे आपल्याला ठरवावे लागते खालील विभागांमध्ये वर्णन केल्यानुसार किंमत निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये सहा पायऱ्या असतात किंमती निर्धारणाचे उद्दिष्ट ठरवणे किंमत निर्धारणाचे दोन प्रमुख उद्दिष्टे हे बाजारपेठेत प्रवेश करणे किंवा सवलतीच्या दराने सेवांची विक्री करणे हे आहेत जर प्रतिस्पर्ध्यांना आपल्या व्यवसायाचे अनुकरण करणे सोपे असेल तर अल्प किंमत निश्चित करून बाजारपेठेत प्रवेश करणे उचित आहे म्हणजेच बाजारातील हिस्सा वाढवणे यामध्ये अश्या किमतीवर सेवा विकण्याचा समावेश होतो जी किंमत बहुतेक ग्राहक देण्यास तयार असतात दुसरीकडे जर सेवेमध्ये उच्च तंत्रज्ञान अश्या घटकांचा भरपूर समावेश असेल आणि नवीन प्रतिस्पर्ध्यांद्वारे त्याचे सहज अनुकरण केले जाऊ शकत नाहीत व्यावसायिक सवलतीच्या दरातील किंमत निश्चिती करण्याचा निर्णय घेऊ शकतो जसे कि अगोदर उच्च दरात सेवा विकून प्रतिस्पर्धी निर्माण होताच त्या सेवांच्या किंमती कमी करण्याचा समावेश होतो यामध्ये व्यवसायाचे अल्पावधी मधील अस्तित्व टिकविण्याच्या उद्दिष्टांचा देखील समावेश असू शकतो म्हणजेच काही कालावधी नंतर किमती मध्ये वाढ करण्यापूर्वी व्यवसाय दृढपणे स्थापित करण्यासाठी काही काळ ते केवळ व्यवसाय चालविण्यापुरता खर्च कमविणे येथे पसंद केले जाते किंमतीचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे किंमत गुणवत्तेचे नेतृत्व करणे हे असू शकते ज्यामध्ये व्यावसायिक त्याला परवडणाऱ्या किंमतीत उच्च दर्जाच्या सेवा प्रदान करतो ज्याची बरोबरी करणे त्याच्या प्रतिस्पर्ध्याला अवघड जाईल दुसरी पद्धत म्हणजे मागणीची किंमत लवचिकता निश्चित करणे ही आहे या पुढील टप्प्यावर विविध किंमत स्तरावरील सेवांची मागणी ग्राहका द्वारे प्राप्त केली जाते ज्यामध्ये ग्राहकांना ज्या किंमतीमध्ये ते सेवा खरेदी करण्यास इच्छुक असतील अश्या किंमतीचे पर्याय निवडण्यास सांगितले जाऊ शकते विविध स्तरांच्या सेवांची किंमत ठरवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे विपणन संशोधन तंत्रज्ञानाद्वारे सेवांची किंमत निश्चित करणे ज्याला कोजॉईन्ट अन्यालिसिस असे म्हणतात विश्लेषणाचा भाग म्हणून ग्राहकांना विविध पर्याय आणि किंमतीच्या स्तरांसह सेवांच्या अनेक संचांस गुणांकन देण्यास सांगितले जाते सदर माहितीच्या माध्यमातून सांख्यिकीय विश्लेषणाद्वारे विविध पर्याय आणि किंमतींचे पर्याय शोधले जातात आणि त्या किंमत मर्यादेमधून ग्राहक जी किंमत देण्यास तयार आहेत अश्या सर्वात पसंतीचे सेवा किंमत संयोजन निश्चित केले जाते म्हणजेच कंपनी त्या किंमत मर्यादेपेक्षा जास्त किंमतीत आपली सेवा देऊ शकत नाही खर्चाचा अंदाज बांधणे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग एबीसी नावाच्या तंत्राद्वारे सेवा पुरवण्याच्या खर्चाचा अंदाज केला जातो ज्यामध्ये सेवा पुरवण्यासाठी असणारे विविध उपक्रम करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची मोजणी हि सेवा पुरवण्याच्या एकूण खर्चापर्यंत येण्यासाठी केली जाते मूळ किंमतीचा अंदाज येण्याकरिता हा खर्च मोजला जातो ही सेवांची अशी किमान किंमत आहे जी ग्राहकांना तो व्यवसाय कार्यान्वित ठेवण्याकरिता देण्यासाठी विनंती केली पाहिजे स्पर्धकांच्या खर्चाचे सेवांच्या किंमतीचे आणि प्रास्ताविक सेवेचे विश्लेषण समान आणि पर्यायी सेवांसाठी स्पर्धकांनी आकारलेल्या किंमतीचा मागोवा घेतला जाते कारण या किंमतीचा संदर्भ घेऊनच ग्राहक नवीन सेवेच्या किंमतीची तुलना करत असतात स्पर्धक आणि आपल्या कंपनीने प्रस्तावित केलेल्या फायद्यांची तुलना देखील केली जाते एकदा हे निश्चित झाले की आपली सेवा स्पर्धकांपेक्षा श्रेष्ठ आहे सेवेच्या किमतीचे मूल्यमापन अशा प्रकारे केले जाते की पर्यायी सेवांची किंमत अधिक आपल्या सेवेद्वारे प्रदान केलेले अतिरिक्त मूल्य अधिक आपल्या सेवेद्वारे पुरविले गेलेले अधिकचे फायदे अशा प्रकारे सामान सेवेकरिता ग्राहकांना जी किंमत द्यायची सवय आहे किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या पर्यायी मार्गांच्या किंमतीवर आधारित आहे त्या आधारे स्पर्धकाची किंमत आपल्या सेवेच्या किंमतीचे पुनर्निर्धारण करण्यास मदत करते पद्धत पाचवी किंमत पद्धतीची निवड करणे सेवा प्रदान करण्याचा खर्च आणि स्पर्धात्मक किंमतींवर आधारित नवीन सेवेसाठी अनेक किंमत बिंदू निर्धारित केले जाऊ शकतात मग प्रत्येक किंमत बिंदूची मागणी स्थापित केली जाते आणि मागणीच्या ब्रेकइव्हन पातळीवर मोजमाप केले जाते एकदा आपल्याला खात्री झाली कि विशिष्ट पातळीवरील मागणी पूर्ण केली जाऊ शकते त्या पातळीवरील मागणीची आकर्षित करण्यासाठी किंमत निश्चित केली जाऊ शकते आता हे निश्चित झाले आहे की मागणी किंमत यांचे संयोजन ब्रेकइव्हन साध्य करण्यास सक्षम असेल पुढील 3 वर्षांच्या विक्री सेवांचा अंदाज लावला जातो आणि नफ्याचे मोजमाप केले जाते हे आपल्याला गुंतवणूकीवरील परताव्याची मोजणी करण्यास आणि गुंतवणूकीवरील अंदाजित परताव्याची आणि सामान्यपणे उद्योगास प्राप्त होणाऱ्या अपेक्षित परताव्याशी तुलना करण्यास मदत करेल येथे हे तपासले जाते की प्राप्त होणार परतावा हा बँकेच्या प्रचलित व्याज दरापेक्षा जास्त आहे मूल्य निश्चितीची एक विशेष पद्धत म्हणजे लक्षित मूल्य निश्चिती या पद्धतीमध्ये ग्राहक जी किंमत द्यायला तयार आहे ती किंमत ग्राहक सर्वेक्षणातून निश्चित केली जाते आणि सेवा वितरणाच्या प्रक्रियेत बदल केला जातो जेणेकरून व्यवसायासाठी अपेक्षित परताव्याच्या अंतर्गत सेवा वितरणाचा खर्च आणि त्याची किंमत समाविष्ट करता येईल मूल्य निश्चितीची एक महत्त्वाची पद्धत ज्याचा व्यापकपणे पुरस्कार केला जातो त्याला व्हॅल्यू प्राइसिंग असे म्हणतात वास्तविक आर्थिक मूल्य किंवा TEV म्हणजे गरज भागविण्याच्या पर्यायी माध्यमांच्या किंमतीची बेरीज आणि ग्राहकांच्ना श्यक्य असलेली खर्चामधील कोणतीही बचत वजा नवीन सेवा मिळण्याचा खर्च सैद्धांतिक दृष्ट्या ग्राहकाने पर्यायी सेवांचे मूल्य दिले तरीही त्या ग्राहकाला फायदाच होईल तथापि ग्राहक सेवांसाठी जी किंमत देण्यास इच्छुक आहेत त्यानुसार किंमत बदलली जाते आणि त्या स्तरावर किंमत निश्चित केली जाते आता हि संकल्पना अधिक विस्तृत केली गेली आहे अंतिम किंमत निवडणे अंतिम किंमत निवडताना हे लक्षात घेतले जाते कि हि किंमत आणि सेवा विपणन मिश्र मधील इतर पी हे सेवा संकल्पनेशी सुसंगत असणे आवश्यक आहे कमी गुणवत्तेची उच्च किंमतीची किंवा उच्च गुणवत्तेची कमी किंमतीच्या सेवा या विसंगत असतील तर सेवेच्या गुणवत्तेशी जुळणारी किंमत ग्राहकांची किंमत देण्याची क्षमता आणि इच्छा ज्या किंमतीला पुरेशी मागणी असू शकते अशी सेवा प्रदात्याद्वारे सहजपणे पूर्ण केले जाऊ शकते स्पर्धात्मक आणि तुलनात्मक प्रस्तावाच्या किंमतीनुसार किंमत निश्चिती तुलनात्मक प्रस्तावाच्या किंमतीं नुसार निश्चित केलेली किंमत हि एक सुसंगत किंमत समजली जाते किंमत अशी असावी की आपले बाजारातील आपले लक्षित ग्राहक सेवा विकत घेण्यास सक्षम असतील आपले सहकारी नफा कमवू शकतील आणि आपले प्रतिस्पर्धी त्यांच्या लक्ष्य ग्राहकांना त्यांच्या किंमत पातळीवर त्यांच्या सेवा देणे सुरू ठेवू शकतील आपल्या सेवेची किंमत ग्राहकांना प्रदान केलेल्या मूल्याशी सुसंगत आहे हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे मूल्य आधारित किमतीची संकल्पना पुढील पाठात सविस्तरपणे सांगितली आहे आपण या पाठात नवीन सेवेच्या किंमतीच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे आपण पुढील पाठात व्हॅल्यू प्रायसिंग नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या किंमतनिश्चितीबाबत चर्चा करू तर 1988 मध्ये प्रा व्हॅलेरी ए झीथमल यांनी चार प्रकार प्रस्तावित केले आहेत ज्यानुसार ग्राहक मूल्य हि संकल्पना समजून घेतात ते म्हणजे मूल्य म्हणजे कमी किंमत आहे सेवेमध्ये त्याला जे हवे आहे ते म्हणजे मूल्य आहे दिलेल्या किंमतीच्या मोबदल्यात त्याला मिळणारी गुणवत्ता म्हणजे आहे आणि मूल्य म्हणजे त्याने दिलेल्या रकमेच्या बदल्यात त्याला प्राप्त झालेला नफा होय मूल्य म्हणजे कमी किंमत ग्राहक नेहमीच स्वच्छता सेवेची किंवा सवलतीच्या दरात देऊ केलेली सेवा किंवा हैप्पी अवर्स दरम्यान उपलब्ध असणाऱ्या सेवा ज्या सर्वात कमी किंमतीत मिळू शकतात यांचा शोध घेत असतात जेव्हा दूरध्वनी सेवा या महाग होत्या तेव्हा ग्राहक रात्री 9 वाजेपर्यंत थांबायचे कारण त्या वेळेनंतर या सेवेच्या किंमतीत मोठी घट होत असे सेवेमध्ये त्याला किंवा तिला अपेक्षित असणाऱ्या बाबींचा मूल्य या संकल्पनेत समावेश होतो ग्राहकाला सर्वोत्तम एमबीए ची पदवी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा किंवा संगीत मैफिलीचे सर्वोत्तम सादरीकरण प्राप्त करायचे आहे तो ग्राहक संतुष्ट होईल आणि अशा संपूर्ण सेवेची उच्च किंमत देण्यास तयार असेल ग्राहकांना उच्च किंमत देखील द्यायला आवडतात कारण उच्च किंमत ही गुणवत्ता आणि प्रतिष्ठेचे दर्शक असते जे सेवा खरेदी केल्यामुळे ग्राहकाला प्राप्त होईल मूल्य म्हणजे त्याने दिलेल्या रकमेच्या बदल्यात मिळणाऱ्या सेवेची गुणवत्ता हि सर्वात कमी किमतीमध्ये दर्जेदार ब्रँडसाठी परवडणारी अशी गुणवत्ता आहे या आधी चर्चा केल्याप्रमाणे ग्राहकांना सेवेकडून मिळणाऱ्या वास्तविक आर्थिक मूल्याच्या बरोबरीची किंमत देणे अपेक्षित असते विविध प्रकारातील ग्राहकांच्या गरजांच्या आधारे त्यांना विविध स्तरांवर फायदे दिले जातात आणि त्यानुसार त्यांची किंमत आकारली जाते चौथा प्रकार मूल्य म्हणजे त्याने दिलेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळणारा फायदा जसे कि त्याने दिलेल्या किमतीच्या मोबदल्यात त्याला प्राप्त झालेली स्वछ्तेची सेवा किंमत निश्चिती म्हणजे सारख्याच सेवा समूहातील तेच फायदे जे संबंधित तुलनात्मक किमतीपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध करणे समूह किंमत हा मूल्य निश्चितीचा असा प्रकार आहे ज्यामध्ये प्रत्येक सेवा घटकांची वैयक्तिक किंमत निश्चित केली जाते जेंव्हा कि या सर्व सेवांची सामुहिक किंमत हि सर्व वैयक्तिक घटकांच्या एकूण किमतीपेक्षा कमी असते या प्रकारच्या किंमती ग्राहकांना असा इशारा देतात की त्यांना आवश्यक असणारे फायदे आकर्षक किंमतीत मिळत आहेत पूरक किंमतीच्या प्रकारामध्ये किंमतीचा काही भाग खरेदीच्या वेळी दिला जातो आणि उर्वरित भाग कालांतराने जसे कि मासिक किंवा वार्षिक सदस्य निधी मार्फत भरला जातो काही वेळा लॉस लीडर पद्धतीने किंमत निश्चिती केली जावू शकते जेथे प्रमुख सेवेची किंमत तोट्यात असते तर उत्पन्न मिळवण्यासाठी इतर पूरक सेवांची किंमत हि जास्त ठरवलेली असते परिणामांवर आधारित किंमत म्हणजे ग्राहक देणार असलेले असे शुल्क किंवा कमिशन आहे जे सेवेच्या परिणामांवर अवलंबून आहे उदाहरणार्थ ग्राहकांस कायदेशीर खटल्याचा परिणाम म्हणून वकिलाला द्यावी लागणारी खर्चाची टक्केवारी त्याचप्रमाणे ग्राहकास ज्या किमतीस त्याची मालमत्ता विकली गेली त्या किमतीनुसार द्यावे लागणारे मालमत्ता शुल्क अशा प्रकारे तात्कालिक किमतीच्या आधारे हे स्पष्ट होते की सेवेच्या तरतुदीमुळे उद्भवणाऱ्या बचतीच्या हमीसह निश्चित किंमत द्यावी लागते हे सत्र ऐकल्याबद्दल धन्यवाद मला आशा आहे की हे सत्र आपल्याला मदत करेल मनापासून धन्यवाद